पायथन मधील प्रोग्रामिंग डेटा स्ट्रक्चर्स आणि अल्गोरिदम या अभ्यासक्रमावरील पहिल्या व्याख्यानात आपले स्वागत आहे चला अल्गोरिदम म्हणजे काय आणि प्रोग्रामिंग काय आहे याच्या मूलभूत व्याख्येस प्रारंभ करूया तुमच्यापैकी बहुतेकांना माहित असेलच की अल्गोरिदम म्हणजे काही कार्य पद्धतशीरपणे कसे करावे याचे वर्णन आहे अल्गोरिदम मध्ये स्टेप्सचा एक क्रम असतो ज्यामध्ये आपण काहीतरी साध्य करण्यासाठी कृती म्हणून विचार करू शकतो रेसिपी हा शब्द अर्थातच स्वयंपाकापासून येतो जिथे आपल्याकडे पदार्थांची यादी असते आणि नंतर डिश तयार करण्यासाठी स्टेप्सचा क्रम असतो अल्गोरिदम म्हणजे काहीतरी तयार करण्याचा किंवा दिलेले कार्य साध्य करण्याचा मार्ग असतो या गोष्टीच्या संदर्भात रेसिपी आहे ज्याला आपण प्रोग्राम म्हणतो आणि आपण प्रोग्रामिंग भाषा वापरून प्रोग्राम लिहितो प्रोग्रामिंग भाषेचे ध्येय म्हणजे आवश्यक असलेल्या स्टेप्सच्या अनुक्रमाचे वर्णन करण्यास सक्षम असणे आणि जर वेगवेगळ्या गोष्टी दरम्यान घडत असतील तर आपण वेगवेगळ्या स्टेप्सचे अनुक्रम कसे पुढे नेऊ शकतो याचे वर्णन करणे स्टेप्सची कल्पना ही अशी एक गोष्ट आहे जी अल्गोरिदम द्वारे केली जाऊ शकते आता एखाद्या मशीनद्वारे प्रोग्राम चालवण्याची गरज नाही संगणक प्रोग्रामिंगचा विशिष्ट संदर्भ असेल तर आपण संगणकाने आपली स्टेप पार पाडण्याची अपेक्षा केली असेल एखादा कार्यक्रम एखाद्या व्यक्तीद्वारे देखील कार्यान्वित केला जाऊ शकतो उदाहरणार्थ समजा एखाद्या कार्यासाठी हॉल तयार करणे तर यात वेगवेगळ्या स्टेप्सचा समावेश असेल जसे की खोली स्वच्छ करणे स्टेज तयार करणे सजावट सुरू आहे याची खात्री करणे खुर्च्यांची व्यवस्था करणे इत्यादी हे लोकांच्या टीमद्वारे अंमलात आणले जाईल आता लोकांच्या या गटाचे कौशल्य आणि अनुभवावर अवलंबून तुम्ही या अल्गोरिदम चे तपशील वेगवेगळ्या स्तरांवर वर्णन करू शकता उदाहरणार्थ खुर्चीची व्यवस्था करणे यासारखी सूचना अर्थपूर्ण आहे जर संबंधित लोकांना नक्की काय अपेक्षित आहे हे माहित असेल दुसरीकडे जर हा लोकांचा एक नवीन गट आहे ज्यांनी यापूर्वी कधीही केले नाही आपल्याला अधिक तपशीलवार पाऊल टाकण्यासाठी वर्णन करण्याची आवश्यकता असू शकते उदाहरणार्थ तुम्हाला असे म्हणायचे असेल की 8 ओळींमध्ये खुर्च्यांची व्यवस्था करा आणि प्रत्येक ओळीत 10 खुर्च्या ठेवा तर एका स्टेप्सची कल्पना व्यक्तिनिष्ठ आहे ती व्यक्ती किंवा मशीन जो अल्गोरिदम चालवत आहे त्याच्याकडून आपण काय अपेक्षा करतो यावर अवलंबून असते आणि त्या क्षमतेच्या दृष्टीने आपण अल्गोरिदमचेच वर्णन करतो या अभ्यासक्रमात आमचे लक्ष संगणक अल्गोरिदम वर असेल आणि सामान्यत हे अल्गोरिदम माहितीमध्ये फेरफार करतात सर्वात मूलभूत प्रकारचे अल्गोरिदम जे आपण सर्व हायस्कूलपासून परिचित आहोत ते एक अल्गोरिदम आहे जे नुमेरिकल फ़ंक्शन कॉम्पूट करते उदाहरणार्थ आपल्याकडे एक अल्गोरिदम असू शकतो जो x आणि y या दोन संख्या घेतो आणि x चा पॉवर y कॉम्पूट करतो म्हणून आपण शाळेत अशी कितीही फ़ंक्शन पाहिली आहेत उदाहरणार्थ x चे वर्गमूळ करण्यासाठी म्हणून आपण शाळेत जे करतो ते म्हणजे आपल्याकडे x चे वर्गमूळ करण्याचा गुंतागुंतीचा मार्ग आहे किंवा आपण x ला y ने भागाकार करू शकतो जिथे आपण दीर्घ भागाकार करतो वगैरे हे सर्व अल्गोरिदम आहेत जे एक किंवा अधिक संख्या दिलेल्या मूल्यांची कॉम्पूट करतात ते या फंक्शनचे आउटपुट कॉम्पूट करतात परंतु आपल्या सर्वांनी ज्यांनी संगणक वापरला आहे त्यांना माहित आहे की इतर अनेक गोष्टी देखील कॉम्पुटेशनच्या क्षेत्रात येतात उदाहरणार्थ आपण माहितीची व्यवस्था करण्यासाठी स्प्रेडशीट वापरतो आणि नंतर आपल्याला कॉलमची क्रमवारी लावायची असते यामध्ये कॉलम मधील आयटम काही क्रमाने चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने पुनर्रचना करणे समाविष्ट आहे माहितीची पुनर्रचना करणे देखील एक संगणकीय कार्य आहे आणि हे अल्गोरिदम पद्धतीने कसे करावे हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे आजच्या जीवनात आपण आजूबाजूला कॉम्पुटेशन देखील पाहतो उदाहरणार्थ जेव्हा आपण प्रवासी बुकिंग साइटवर जातो आणि आपण एका शहरापासून दुसर्या शहरात जाण्यासाठी फ्लाइट बुक करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते किमान वेळ किंवा किमान खर्चाच्या दृष्टीने फ्लाइटची व्यवस्था करण्याची ऑफर देईल तर या ऑप्टिमायझेशन समस्या आहेत यामध्ये विशिष्ट प्रकारे माहितीची व्यवस्था करणे आणि नंतर आपल्याला हव्या असलेल्या काही प्रमाणात कॉम्पुटेशन करणे देखील समाविष्ट आहे या प्रकरणात आपल्याला हे जाणून घ्यायचे आहे की आपण a पासून b पर्यंत आणि b ते a पासून b पर्यंत मिळवण्याच्या सर्व मार्गांपैकी ऑप्टिमम मिळवू शकतो आणि अर्थातच अशा अनेक बर्याच गोष्टी आहेत ज्या आज आपण पाहतो ज्या संगणक प्रोग्रामद्वारे कार्यान्वित केल्या जातात आपण खेळ खेळू शकतो उदाहरणार्थ आपण सुडोकू सोडवू शकतो किंवा बुद्धिबळ खेळू शकतो जेव्हा आपण डॉक्युमेंट टाइप करण्यासाठी वर्ड प्रोसेसर वापरतो किंवा जेव्हा आपण आपल्या सेल फोनचा वापर एसएमएस टाइप करण्यासाठी करतो तेव्हा संगणक आपल्या शुद्धलेखनात सुधारणा सुचवतो आपण या अभ्यासक्रमात यापैकी काही गोष्टी पाहू फक्त नंबर घेण्याचा आणि नंबर बाहेर टाकण्याचा प्रश्न नाही यात गोष्टींची पुनर्रचना करणे समाविष्ट असू शकते यात अधिक क्लिष्ट गोष्टींची कॉम्पुटेशन करणे समाविष्ट असू शकते त्यात एका विशिष्ट प्रकारे माहिती आयोजित करणे समाविष्ट असू शकते म्हणून या कॉम्पुटेशन अधिक ट्रॅक्ट करण्यायोग्य बनतात आणि यालाच आपण डेटा स्ट्रक्चर म्हणतो तर हे स्पष्ट करण्यासाठी आपण आपल्यापैकी बहुतेकांनी पाहिलेले फ़ंक्शन पाहू आणि अल्गोरिदम पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करू तर मला ज्या कॉम्पुटेशन करायची आहे ती m आणि n या दोन पॉजिटीव्ह इंटीजरचा सर्वात मोठा कॉमन डिव्हायजर आहे म्हणून जसे आपल्याला माहित आहे की डिव्हायजर ही एक संख्या आहे जी डिव्हाईड करते तर k हे m चे डिव्हायजर आहे जर मी m ला k ने विभाजित करू शकलो आणि मला रिमेंडर मिळाले नाही तर m आणि n चे सर्वात मोठे कॉमन डिव्हायजर असे असणे आवश्यक आहे जे एक कॉमन डिव्हायजर आहे तर कॉमन म्हणजे हे दोन्ही विभाजित करणे आवश्यक आहे आणि ते यापैकी सर्वात मोठे असणे आवश्यक आहे k सर्वात मोठा असेल m ला विभाजित करेल उदाहरणार्थ जर आपण 8 आणि 12 क्रमांकावर नजर टाकली तर आपण पाहू शकतो की 4 हा 8 चा गुणक आहे 4 हा 8 चा भागाकार आहे 4 देखील 12 चा भागाकार आहे 12 चा दुसरा भाग 6 आहे पण 6 हा 8 चे डिव्हायजर नाही म्हणून जर आपण 8 आणि 12 च्या भागाकारांमधून गेलो तर हे तपासणे सोपे आहे की 8 आणि 12 दोन्ही डिव्हाईड करणारी सर्वात मोठी संख्या 4 आहे 25 हे 5 बाय 5 आहे त्यामुळे त्याला 1 आणि 25 व्यतिरिक्त फक्त एक डिव्हायजर आहे जो 5 आहे आणि 5 हा 18 चा डिव्हायजर नाही परंतु सुदैवाने 1 हा 18 चा डिव्हायजर आहे म्हणून आपण असे म्हणू शकतो की gcd of 18 आणि 25 हे 1 आहे 1 पेक्षा मोठी अशी कोणतीही संख्या नाही जी 18 आणि 25 या दोन्हीला विभाजित करते कारण प्रत्येक संख्या 1 ने विभाजित करते जसे आपण 18 आणि 25 च्या बाबतीत पाहिले दोन संख्यांमध्ये नेहमी किमान एक कॉमन डिव्हायजर असेल जीसीडी नेहमी चांगले परिभाषित केले जाईल असे कधीच होणार नाही की आपल्याला कॉमन डिव्हायजर सापडत नाही आणि कारण सर्व कॉमन डिव्हायजर संख्या असतील आपण त्यांना सर्वात लहान ते सर्वात मोठी व्यवस्था करू शकतो आणि सर्वात मोठा कॉमन डिव्हायजर म्हणून निवडू शकतो पॉजिटीव्ह संख्या m आणि n ची कोणतीही जोडी दिल्यास आपण निश्चितपणे या दोन संख्यांच्या जीसीडी कॉम्पुटेशन करू शकतो m n च्या जीसीडी कॉम्पुटेशन कशी करावी तर येथे आपण अल्गोरिदमिक मार्गाने आलो आहोत आपल्याला कोणत्याही m किंवा कोणत्याही n साठी m n च्या जीसीडी ची पद्धतशीरपणे कॉम्पुटेशन करण्याच्या एकसमान पद्धतीचे वर्णन करायचे आहे येथे एक अतिशय सोपी प्रक्रिया आहे हे सर्वात कार्यक्षम नाही आपण पुढे जाताना एकदा पाहू परंतु जर आपण फक्त gcd ची व्याख्या बघितली तर असे म्हटले आहे की m चे सर्व घटक पहा n चे सर्व घटक पहा आणि दोन्हीपैकी सर्वात मोठा घटक शोधा तर हे करण्याचा निष्क्रीय मार्ग म्हणजे प्रथम m च्या घटकांची यादी करणे नंतर दुसऱ्या क्रमांकाच्या n च्या सर्व घटकांची यादी करणे आणि नंतर या दोन्ही याद्यांमध्ये दिसणारी सर्वात मोठी संख्या नोंदवा ही जीसीडीची व्याख्या आहे आता प्रश्न असा आहे की हे अल्गोरिदम काय बनवते उच्च स्तरावर तपशीलवार जर आपण एकच स्टेप म्हणून यादीतील घटकांचा विचार केला तर आपल्याला अल्गोरिदम मधून काय हवे आहे या दोन गोष्टी आहेत एक म्हणजे काय करायचे याचे वर्णन मर्यादित पद्धतीने लिहिले पाहिजे या अर्थाने की मी m आणि n मूल्याची पर्वा न करता सूचना लिहून ठेवण्यास सक्षम असावे जेणेकरून ते वाचू शकेल आणि सर्वांसाठी समजू शकेल येथे अगदी स्पष्ट आहे आपल्याकडे अगदी बरोबर तीन स्टेप्स आहेत तर आपल्याकडे अल्गोरिदम तयार करण्यासाठी तीन स्टेप्स आहेत म्हणून ती निश्चितपणे मर्यादित मार्गाने सादर केली गेली अल्गोरिदम ची दुसरी आवश्यकता अशी आहे की आपल्याला मर्यादित स्टेप्सनंतर उत्तर मिळाले पाहिजे m आणि n च्या वेगवेगळ्या मूल्यांसाठी या मर्यादित स्टेप्स वेगळ्या असू शकतात तुम्ही कल्पना करू शकता की जर तुमच्याकडे n साठी खूप लहान संख्या असेल तर तेथे अनेक घटक नसतील ते n साठी खूप मोठी संख्या असतील तुमच्याकडे अनेक घटक असू शकतात तर m आणि n च्या घटकांची यादी करण्याच्या प्रक्रियेस बराच वेळ लागू शकतो तथापि आपल्याला अशी हमी हवी आहे की ही प्रक्रिया नेहमीच संपेल आणि नंतर हे केल्याने आपण नेहमीच दोन्ही याद्यांमध्ये दिसणारी सर्वात मोठी संख्या शोधण्यात सक्षम होऊ ही प्रक्रिया योग्यरित्या परिभाषित केली गेली आहे असा युक्तिवाद करण्यासाठी आपल्याला हे समजणे आवश्यक आहे की m चे घटक 1 आणि m दरम्यान असणे आवश्यक आहे दुसऱ्या शब्दांत अनेक भिन्न शक्यता आहेत कारण घटक म्हणून आपल्याला m पेक्षा मोठी कोणतीही संख्या बघण्याची गरज नाही कारण ती m मध्ये समान रीतीने जाऊ शकत नाही तर m च्या घटकांची गणना करण्यासाठी आपल्याला फक्त एवढेच करायचे आहे की प्रत्येक संख्या एक ते m पर्यंत आहे आणि जर ती रिमेंडर शिवाय m विभाजित करते आपण ती घटकांच्या यादीत जोडतो आपण घटकांच्या एम्पटी लिस्ट ने सुरुवात करतो आणि आपण 1 2 3 4 वर m पर्यंत विचार करतो आणि अशा प्रत्येक संख्येसाठी आपण तपासतो जर आपण या संख्येने m ने भाग केला तर आपल्याला 0 रिमेंडर मिळते आपण ते 0 च्या यादीमध्ये जोडतो चला ठोस उदाहरण पाहू आपण 14 आणि 63 च्या जीसीडी ची गणना करण्याचा प्रयत्न करू त्यामुळे आपल्या अल्गोरिदम मधील पहिली स्टेप 14 च्या घटकांची कॉम्पूट करण्यास सांगते म्हणून 14 च्या घटकांच्या वरील आपल्या निरीक्षणाद्वारे आवश्यक आहे आणि 14 पेक्षा मोठे काहीही घटक असू शकत नाही म्हणून आपण आपल्या सर्व संभाव्य घटकांची एक आणि 14 दरम्यान यादी करणे आणि त्यांची चाचणी करणे सुरू करतो आपल्याला नक्कीच माहित आहे की 1 नेहमी विभाजित होईल या प्रकरणात 2 14 विभाजित करते कारण 14 ने 2 ने भागले म्हणजे 7 रिमेंडर आहे आता 3 भागत नाही 4 भागत नाही 5 भागत नाही 6 भागत नाही पण 7 करतो कारण जर आपण 14 ने 7 ने भागलो तर आपल्याला 0 रिमेंडर मिळतो मग पुन्हा 8 भागत नाही नऊ भागत नाही वगैरे आणि शेवटी आपल्याला आढळले की फक्त दुसरा घटक बाकी आहे 14 स्वतः आहे तर प्रत्येक संख्येसाठी m 1 आणि m हे घटक असतील आणि नंतर दरम्यानचे घटक असू शकतात हे केल्यावर आपण 14 चे घटक ओळखले हे घटक 1 2 7 आणि 14 आहेत 14 आणि 63 च्या जीसीडी गणना करण्यासाठी पुढील स्टेप म्हणजे 63 च्या घटकांची गणना करणे म्हणून त्याच प्रकारे आपण सर्व संख्या एक ते 63 पर्यंत लिहून घेतो आणि कोणत्या विभाजित करतो ते तपासतो तर पुन्हा आपल्याला आढळेल की 1 विभाजित करतो येथे 2 विभाजित होत नाही कारण 63 सम नाही 3 विभाजित करते मग आपल्याला येथे संख्यांचा एक समूह सापडतो जो विभाजित करत नाही मग आपल्याला आढळले की 7 विभाजित आहे कारण 7 9 63 आहेत नंतर पुन्हा 8 विभाजित करत नाही तर 9 विभाजित करते नंतर पुन्हा संख्येचे मोठे अंतर आहे जे विभाजित होत नाही 21 विभाजित करते आणि शेवटी आपल्याला आढळले की आपल्याकडे शेवटचा घटक 63 आहे आपण यामधून पद्धतशीरपणे 1 ते 63 पर्यंत गेलो तर प्रत्येक संख्या घटक नाही लिस्ट 1 3 7 9 21 आणि 63 सह समाप्त करतो 14 आणि 63 या दोन संख्यांच्या घटकांची गणना केल्यावर आपल्या अल्गोरिदम मधील पुढील स्टेप म्हणते की आपल्याला दोन्ही सूचीमध्ये दिसणारा सर्वात मोठा घटक शोधला पाहिजे आपण हे कसे करू आपण सामान्य घटकांची यादी कशी तयार करू आता हे करण्यासाठी अधिक चतुर मार्ग आहेत परंतु येथे एक अतिशय सोपा मार्ग आहे आपण फक्त याद्यांपैकी एका 14 च्या यादीत जातो सूचीतील प्रत्येक आयटमसाठी आपण तपासतो की हा 63 चा घटक आहे आपण 1 ने सुरुवात करतो आणि आपण म्हणतो की 1 हा 63 चा घटक म्हणून दिसतो हे असे करते म्हणून आपण सामान्य घटकांच्या यादीत जोडतो मग आपण 2 बघतो मग आपण विचारतो की ते दिसते का ते दिसत नाही म्हणून आपण ते वगळतो मग आपण 3 कडे पाहतो आणि त्याऐवजी 7 पाहतो आणि आपल्याला आढळले की 7 दिसते म्हणून आपण 7 जोडतो मग शेवटी आपण 14 बघतो आणि 14 दिसत नाही असे दिसते म्हणून आपण ते वगळतो अशा प्रकारे आपण पद्धतशीरपणे 1 2 7 आणि 14 वरून गेलो आणि निष्कर्ष काढला की यापैकी फक्त 1 आणि 7 दोन्ही सूचीमध्ये दिसतात आणि आता हे केल्यावर आपल्याकडे सर्व सामान्य घटकांची यादी आहे ज्याची गणना आपण लहान पासून मोठ्या पर्यंत केली आहे कारण आपण चढत्या क्रमाने 14 च्या घटकांकडे गेलो ही यादीही चढत्या क्रमाने असेल सर्वात मोठे घटक परत करणे या यादीतील सर्वात योग्य घटक म्हणजे 7 परत करते हे आपल्या कार्याचे उत्पादन आहे आपण 14 च्या घटकांची गणना केली आहे 63 च्या घटकांची गणना केली आहे 14 च्या प्रत्येक घटकाची पद्धतशीरपणे तपासणी केली आहे तो 63 चा घटक आहे की नाही आणि येथे सामान्य घटकांची यादी काढली आहे आणि नंतर या यादीतून आपण सर्वात मोठा घटक काढला आहे आणि खरं तर ही आमची जीसीडी आहे हे अल्गोरिदम कसे कार्यान्वित होईल याचे हे एक उदाहरण आहे जर तुम्हाला ते थोडे अधिक तपशीलवार लिहायचे असेल तर आपण असे म्हणू शकतो की आपल्याला हे लक्षात घेणे आवश्यक आहे की आपल्याला या याद्या लक्षात ठेवणे आवश्यक आहे आपल्याला 14 च्या घटकांची गणना करणे आवश्यक आहे आपल्याला ते कुठे तरी लिहावे लागेल आपल्याला 63 च्या घटकाची गणना करणे आवश्यक आहे ते कुठेतरी लिहा आणि नंतर या दोन याद्यांची तुलना करा दुसऱ्या शब्दांत आपल्याला हे संचयित करण्यासाठी काही नावे नियुक्त करण्याची आवश्यकता आहे या याद्यांची नावे म्हणून m च्या f आणि fn घटकांसाठी fm म्हणूया आपण एक ते m पर्यंत तपासतो आणि प्रत्येक i साठी या यादीमध्ये 1 ते m आपण तपासतो मी m विभाजित करतो की नाही m i ने विभाजित करतो रिमेंडर 0 आहे का आणि जर तसे असेल तर आपण ते m किंवा fm च्या सूची घटकांमध्ये जोडतो त्याचप्रमाणे प्रत्येक j साठी 1 ते n पर्यंत आपण तपासतो की j n विभाजित करते का आणि जर असेल तर आपण fn सूचीमध्ये जोडतो आता आपल्याकडे fm आणि fn या दोन याद्या आहेत ज्या m चे घटक आणि n चे घटक आहेत आता आपल्याला सामान्य घटकांच्या सूचीची गणना करायची आहे ज्याला आपण cf म्हणू आपण जे करतो ते प्रत्येक f साठी आहे जे पहिल्या क्रमांकाचे घटक आहे आपल्या बाबतीत 14 होते जेथे प्रत्येक f होता म्हणून आपण आपल्या बाबतीत 1 2 7 आणि 14 मधून दिसून येते प्रत्येक f ची यादी आपण सामान्य घटकांच्या सूचीमध्ये f जोडतो जर संख्या 1 3 7 9 21 आणि 63 असेल तर दुसऱ्या यादीमध्ये देखील दिसून येते आपण f ची तुलना या सूचीशी करतो आणि जर ती सापडली तर आपण ती cf मध्ये जोडतो आणि आता हे केल्यावर आपल्याला सामान्य घटकांच्या सूचीचे सर्वात मोठे मूल्य परत करायचे आहे एक नेहमी एक सामान्य घटक असेल तर सूची cf रिक्त राहणार नाही कमीतकमी एक मूल्य असेल परंतु fm आणि fn सूची पासून आपण त्यांना चढत्या क्रमाने जोडतो जेथे 1 ते m आणि 1 ते n पर्यंत सर्वात मोठे मूल्य देखील सर्वात योग्य मूल्य असेल हे आपल्याला जीसीडी साठी थोडे अधिक तपशीलवार अल्गोरिदम देते हे आधीच्या सारखेच आहे किंवा कमी आहे मी m च्या घटकांची यादी कशी काढावी आणि n च्या घटकांची यादी कशी मोजावी आणि या दोन याद्यांमधील सर्वात मोठ्या सामान्य घटकाची गणना कशी करावी हे थोडे अधिक तपशील सांगते पूर्वी आपल्याकडे तीन ऍबस्ट्रॅक्ट विधाने होती आता आपण 6 मध्ये थोडी अधिक तपशीलवार विधाने विस्तारित केली आहे हे आपल्याला आमचा पहिला पायथन प्रोग्राम लिहिण्यासाठी पुरेशी माहिती देते नक्कीच आपल्याला ते कसे लिहायचे हे जाणून घेण्यापूर्वी आपल्याला थोडे अधिक शिकावे लागेल परंतु ते कसे वाचावे हे आपण निश्चितपणे शोधू शकतो हा पायथन प्रोग्रामिंग काय करत आहे ते आपण मागील चरणात अनौपचारिकपणे वर्णन केले आहे पायथन प्रोग्राममधील पहिली गोष्ट म्हणजे एक ओळ जी फंक्शन परिभाषित करते आपण m कॉमा n चे gcd फंक्शन परिभाषित करत आहोत m आणि n हे दोन अर्ग्युमेण्ट आहेत जे कोणत्याही फंक्शन प्रमाणे कोणतीही संख्या असू शकतात हे असे आहे की जेव्हा आपण गणितामध्ये f of x y वाचतो याचा अर्थ x आणि y हे आर्बिट्रेटर व्हॅल्यूज असतात आणि प्रत्येक x आणि y साठी आपण ज्या फंक्शनला कॉल करतो त्या मूल्यांवर अवलंबून काहीतरी करतो ही एक व्याख्या आहे म्हणून gcd m n या फंक्शनच्या व्याख्येसाठी def करत आहोत आता पहिली स्टेप म्हणजे m च्या घटकांच्या सूचीची गणना करणे पायथन मध्ये आपण स्क्वेअर ब्रॅकेट वापरून एक लिस्ट लिहितो तर यादी x y z वगैरे लिहिलेली आहे एम्पटी लिस्ट फक्त एक ओपन ब्रॅकेट आणि स्क्वेअर क्लोज ब्रॅकेट आहे आपण घटकांच्या एम्पटी लिस्टसह प्रारंभ करतो या समानतेचा अर्थ एक मूल्य नियुक्त करणे आहे आपण fm ला एम्पटी लिस्ट म्हणून m च्या घटकांची लिस्ट नियुक्त करतो आता आपल्याला 1 ते n या रेंज मधील प्रत्येक मूल्याची चाचणी करणे आवश्यक आहे आता पायथन कडे रेंज नावाचे एक बिल्ट इन फ़ंक्शन आहे पायथन च्या वैशिष्ठतेमुळे हे रेंज एक रिटर्न करते जर मी 1 ते n प्लस 1 रेंज मध्ये संख्या देतो असे म्हटले तर ते मला 1 ते m एक वरच्या मर्यादेपर्यंत देते परंतु वरच्या मर्यादेसह नाही मी एक दोन तीन पर्यंत मूल्ये m पर्यंत घेतो i च्या प्रत्येक मूल्यासाठी हे खरे आहे की नाही हे आपण तपासतो आता परसेन्टेज हे रिमेंडर ऑपरेशन आहे मी m ला i ने भागलेले रिमेंडर 0 आहे का हे तपासते मी m ने भागलेला रिमेंडर 0 असेल तर आपण i ला fn सूचीमध्ये जोडू अपेंड हा इंग्रजी शब्द आहे ज्याचा अर्थ फक्त सूचीचा शेवट जोडणे आहे आपण n ला जोडतो या स्टेप मध्ये आपण fm ची गणना केली आहे आपण मागील उदाहरणामध्ये अनौपचारिकपणे असेच लिहिले आहे आपण फक्त असे म्हटले आहे की जर मी m विभाजित करतो मी 1 ते m पर्यंत प्रत्येक i साठी fm जोडतो आणि आता आपण ते पायथन सिंटेक्स मध्ये केले आहे आपण घटकांची एम्पटी लिस्ट परिभाषित केली आहे आणि त्या श्रेणीतील प्रत्येक संख्येसाठी आपण तपासले आहे की ते एक डिव्हायजर आहे आणि नंतर ते जोडा आता इथे आपण n साठी नेमके तेच करतो आपण प्रत्येक श्रेणीसाठी n च्या घटकांच्या एम्पटी लिस्ट सह प्रारंभ करतो जर या श्रेणीसाठी विभाजित केले तर आपण त्यास जोडतो आता या टप्प्यावर आपल्याकडे fm आणि fn या दोन लिस्ट आहेत आपल्याला सामान्य घटकांच्या सूचीची गणना करायची आहे आपण सामान्य घटकांची यादी दर्शविण्यासाठी cf वापरतो सुरुवातीला कोणतेही सामान्य घटक नाहीत पहिल्या यादीतील प्रत्येक घटकासाठी जर घटक दुसऱ्या यादीत दिसला तर आपण त्याला cf मध्ये जोडतो समान फंक्शन संपूर्ण वापरला जात आहे फक्त एक यादी घ्या आणि एक मूल्य जोडा कोणते मूल्य आपण आता पाहत असलेले मूल्य जोडतो जर ते अटी पूर्ण करते पूर्वी आपण जोडत होतो डिव्हायजर 0 रिमेंडर 0 असेल आता आपण ते जोडत आहोत ते दोन्ही सूचीमध्ये दिसते पहिल्या यादीतील प्रत्येक f साठी ती दुसऱ्या यादीमध्ये दिसत असेल ती जोडा यानंतर आपण fm cf ची गणना केली आहे आपल्याला सर्वात योग्य घटक हवा आहे हे फक्त काही पायथन सिंटेक्स आहे जर आपण डावीकडून मोजणे सुरू केले तर यादीतील पदांची संख्या 0 1 2 3 आणि 4 आहे पण पायथन ला शॉर्टकट आहे उजवीकडून मोजायचे आहे तर आपण संख्या उणे 1 उणे 2 आणि असेच मोजतो cf चा उणे 1 घटक परत करा पायथन जार्जन मधील सर्वात योग्य घटक परत करा हा सर्वात योग्य घटक आहे या क्षणी हे समजणे पुरेसे आहे की आपण हा प्रोग्राम प्रत्यक्षात वापरून या कोडचा डीकोड करू शकतो आपण काही ठिकाणी कोलन का वापरत आहोत आणि आपण काहीतरी का पुश करत आहोत हे समजू शकत नाही येथे इतर सिंटॅक्टीक गोष्टी आहेत याकडे लक्ष द्या म्हणून उदाहरणार्थ आपल्याकडे हे पंक्चुएशन मार्क्स आहेत जे या कोलनसारखे थोडे विचित्र आहेत या लाईन च्या संदर्भात इंडेंट केलेली आहे ही सर्व वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे इतर भाषांमधील प्रोग्राम पायथन प्रोग्राम वाचणे आणि लिहिणे थोडे सोपे होते म्हणून जेव्हा आपण पायथन सिंटेक्स अधिक औपचारिकपणे शिकू परंतु या क्षणी आपण स्वतःला हे पटवून देण्यास सक्षम असावे की पायथन स्टेप्स चा हा सेट इन्फॉर्मल अल्गोरिदम चा अत्यंत विश्वासू प्रतिपादन आहे जो आपण मागील स्लाइडमध्ये लिहिला होता या विशिष्ट उदाहरणावरून आपण आधीच काढता येणारे काही मुद्दे लक्षात घेऊया पहिला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याला इंटरमीडिअट व्हॅल्यूज चा ट्रॅक ठेवण्याचा मार्ग आवश्यक आहे आपल्या अर्ग्युमेंट्सच्या नावांनी सुरुवात करण्यासाठी आपल्याकडे m आणि n दोन नावे आहेत मग आपण या तीन नावांचा वापर घटक आणि सामान्य घटकांच्या या सूचीची गणना करण्यासाठी करतो आणि आपण इतर नावे जसे की i j आणि f वापरतो यामधून आपल्याला 1 ते n पर्यंत रन करण्याची गरज आहे आपल्याला 1 ते n पर्यंत रन करण्यासाठी j ची आवश्यकता आहे अर्थात आपण i चा पुन्हा वापर करू शकतो आपण cf मधील सर्व घटकांमधून रन करण्यासाठी f वापरतो इंटरमीडिअट व्हॅल्यूजचा ट्रॅक ठेवण्याचे हे सर्व मार्ग आहेत लक्षात घेण्यासारखा दुसरा मुद्दा असा आहे की व्हॅल्यू एक आयटम असू शकते उदाहरणार्थ m n ही संख्या आहेत त्याचप्रमाणे i j आणि f प्रत्येक स्टेपवर संख्या आहेत ही एकच मूल्ये असतील किंवा ते कलेक्शन असू शकतात याद्या आहेत fm ही एक यादी आहे fn ही एक यादी आहे हे एकमेव नाव आहे जे मूल्यांच्या कलेक्शन सूचित करते या प्रकरणात सूचीच्या क्रमाने फर्स्ट पोजिशन आणि नेक्स्ट पोजिशन आणि लास्ट पोजिशन असते ही संख्यांची यादी आहे एखादी व्यक्ती इतर कलेक्शनची कल्पना करू शकते आणि आपण ते पाहू कलेक्शन महत्वाचे आहेत कारण जर मी m च्या प्रत्येक घटकासाठी स्वतंत्रपणे नाव तयार करत राहिलो तर प्रोग्राम लिहिणे खूप कठीण होईल प्रोग्राम किती मोठा आहे याची पर्वा न करता m च्या सर्व घटकांसाठी एकत्रितपणे एक नाव आवश्यक आहे ही नावे सूचित करू शकतात सिंगल व्हॅल्यूज किंवा व्हॅल्यूज कलेक्शन दर्शवू शकतात विशिष्ट स्ट्रक्चर सह व्हॅल्यूज कलेक्शन ज्याला आपण डेटा स्ट्रक्चर म्हणतो याला सामान्यतः डेटा स्ट्रक्चर्स म्हणतात या प्रकरणात आपल्याकडे असलेली डेटा स्ट्रक्चर ही एक यादी आहे या नावांशी आणि मूल्यांसह आपण काय करू शकतो एक गोष्ट म्हणजे आपण एखाद्या नावाला मूल्य देऊ शकतो उदाहरणार्थ जेव्हा आपण fn लिहितो तेव्हा एम्पटी लिस्ट च्या बरोबरीने आपण स्पष्टपणे fn चे मूल्य एम्पटी लिस्ट म्हणून सेट करत असतो ते पायथनला देखील सांगते fn याद्या सूचित करते या दोन स्टेप्स आहेत ज्या आपण पहात आहोत आणि दुसरा भाग असा आहे की जेव्हा आपण cf सूचीमध्ये प्रत्येक f साठी काहीतरी लिहितो जे स्पष्टपणे सांगत आहे की cf मधील प्रत्येक मूल्य घ्या आणि ते f च्या मूल्यांना एक एक करून नियुक्त करा त्यांच्याकडे एक्वालिटी साइन नसले तरी स्पष्टपणे f साठी नवीन मूल्ये नियुक्त करत आहे कारण आपण यादी cf उजवीकडे स्टेप टाकतो मुख्य गोष्ट जी आपण पायथन प्रोग्राममध्ये करतो ती मूल्ये नियुक्त करणे आहे आणि एक मूल्य नियुक्त केल्यावर आपण मूल्य बदलू शकतो उदाहरणार्थ प्रत्येक वेळी जेव्हा आपल्याला n चा नवीन घटक सापडतो तेव्हा आपल्याला कोणत्याही जुन्या घटकाद्वारे अस्तित्वात असलेली यादी fm घेऊ इच्छित नाही आणि आपण ती जोडू इच्छितो उदाहरणार्थ हे फंक्शन संलग्न fn नावाचे मूल्य एका नवीन नावामध्ये बदलते जे जुने नाव घेते आणि त्याच्या शेवटी i राहते साधारणपणे तुमच्याकडे एक नंबर असू शकतो आणि आपल्याला दोन वेळा संख्येची बदली हवी असते आपल्याकडे i सारखे काहीतरी टू टाईम्स i असू शकते स्टार म्हणजे गुणाकार म्हणजे अंकगणितदृष्ट्या दोन पट आहे जोपर्यंत मी 0 नाही तोपर्यंत मी स्वतः टू टाईम्स समान असू शकत नाही याचा अर्थ असा आहे की i चे करंट व्हॅल्यू घ्या त्यास दोनने गुणाकार करा आणि i ला नियुक्त करा परंतु असाइनमेंट एकतर पूर्णपणे नवीन मूल्य नियुक्त करू शकते किंवा आपण जुन्या मूल्याचा वापर करून मूल्य अपडेट करू शकता येथे आपण fn सूचीच्या फ़ंक्शनचे जुने मूल्य घेत आहोत आणि आपण एक मूल्य जोडत आहोत ज्यामुळे fn चे नवीन मूल्य मिळेल दुसरा भाग जो आपल्याला लक्षात घ्यायला हवा तो म्हणजे आपण स्टेप्स कशा कार्यान्वित करतो आपण आजच्या व्याख्यानाच्या सुरुवातीला सांगितले की एक कार्यक्रम हा स्टेप्सचा क्रम आहे परंतु आपण फक्त सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्टेप्सचा क्रम आंधळेपणाने चालवत नाही कधी कधी आपल्याला तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करावी लागते उदाहरणार्थ आपल्याला 1 ते m पर्यंत प्रत्येक संभाव्य घटक तपासावा लागेल जर तो m ला विभाजित करतो आणि नंतर तो यादीत टाकतो म्हणून काही स्टेप्सची पुनरावृत्ती केली जाते उदाहरणे येथे सूचीतील प्रत्येक आयटमसाठी आपण काहीतरी करतो काही स्टेप्स तेव्हाच अंमलात आणली जातात जेव्हा आपण पाहत असलेले मूल्य विशिष्ट अटी पूर्ण करते जेव्हा आपण असे म्हणतो की i जर m टक्के 0 असेल तर उर्वरित m जर 0 ने भागले तर जोडा मी f च्या घटकांमध्ये fm ला जोडतो आणि मी m चा घटक आहे या स्थितीशी जुळल्यासच हे घडते आपण त्याच स्टेप्सची पुनरावृत्ती केली जिथे तीच गोष्ट पुन्हा पुन्हा केली गेली आणि त्यांच्याकडे कण्डिशनल स्टेप्स आहेत जी एखादी विशिष्ट अट धरल्यासच केली जाते आपण येथे थांबू ही उदाहरणे तुम्हाला दाखवायला हवीत की जे प्रोग्राम आपल्याला अंतर्ज्ञानीपणे माहित आहेत त्यापेक्षा फार वेगळे नाहीत ते फक्त त्यांना योग्यरित्या लिहिण्याचा प्रश्न आहे आणि हे सुनिश्चित करणे की आपण सर्व इंटरमीडिअट व्हॅल्यूज आणि स्टेप्स यांचा ट्रॅक ठेवतो जशी आपल्याला गरज आहे म्हणून आपण गोष्टी गमावत नाही आपण या उदाहरणाकडे अधिक तपशीलाने बघू आणि ते लिहिण्याचे इतर मार्ग शोधण्याचा प्रयत्न करू आणि इतर वैशिष्ट्यांचे परीक्षण करू परंतु मूलत प्रोग्रामिंगचे स्पष्टीकरण देण्याचा हा एक चांगला मार्ग आहे